इन्स्ट्रुमेंटेशन अॅम्प्लीफायर नमस्कार यापूर्वी आपण ऑप एम्प वापरून इन्व्हर्टींग अॅम्प्लीफायर नॉन इन्व्हर्टींग अॅम्प्लीफायर आणि डिफरन्स अॅम्प्लीफायर पाहिले आज आपण अॅम्प्लीफायर शिकणार आहोत जो ऑप एम्प पासून बनलेला आहे पण थोडासा किचकट आहे पण एकदा जर तुम्हाला समजलं तर खूप सोपा आहे हा किचकट आहे गुंतागुंतीचा आहे कारण तो एका ऑप एम्प ऐवजी 3 ऑप एम्प वापरून बनलेला आहे ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो अॅम्प्लीफायर कसा दिसेल तर हा 3 ऑप एम्प क्रमांक 1 2 आणि 3 मिळून बनलेला आहे हे एक 2 स्टेज असणारे अॅम्प्लीफायर आहे ठीक आहे क्रमांक एक हा डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे डिफरन्स अॅम्प्लीफायर म्हणजे काय डिफरन्स अॅम्प्लीफायर म्हणजे असा अॅम्प्लीफायर जो दोन मुल्यामधील फरक मोजतो आणि त्याला अॅम्प्लीफाय करतो ठीक आहे तर हा असा दिसेल जर मी एक काळा चौकोन काढला तर याला डिफरन्स अॅम्प्लीफायर म्हणूया याला दोन इनपुट असतील V1 आणि V2 आणि आऊटपुट असेल Vok अशाप्रकारे डिफरन्स अॅम्प्लीफायर काम करेल आपण जो इन्स्ट्रुमेंटेशन अॅम्प्लीफायर बनवणार आहोत तो पण एक डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे हा आहे मुद्दा क्रमांक एक आता मुद्दा क्रमांक 2 हा दोन स्टेज चा अॅम्प्लीफायर आहे दोन स्टेज चा अॅम्प्लीफायर म्हणजे काय तर साधारणपणे दोन अॅम्प्लीफायर अशाप्रकारे एकामागे एक जोडलेले असतात ठीक आहे तर इथे तुम्ही इनपुट द्याल तर इथे तुम्ही लावलेला इनपुट हा एका कॉन्स्टंटने गुणला जाईल आणि नंतर तो दुसऱ्या स्टेज ला जाईल यापासून आपल्याला हा k मिळेल त्याला k1 म्हणूया त्यानंतर आपला आउटपुट असेल k2 गुणीला k1 गुणीला इनपुट तर दोन स्टेज असणारे अॅम्प्लीफायर असे असतील तर आपल्याकडे एक इनपुट आहे जे एकदा अॅम्प्लीफाय केल आणि आता परत अॅम्प्लीफाय केल आता या सर्किटवर या जसं मी सांगितलं होतं हे एक दोन स्टेज असणारे अॅम्प्लीफायर आहे तर मला दोन स्टेजेस काढू द्या तर ही असेल पहिली स्टेज आणि हि असेल दुसरी स्टेज पहिल्या स्टेजमध्ये आपल्याकडे दोन ऑप एम्प असतील आणि पुढल्या स्टेजमध्ये एक ऑप एम्प असेल आता मी तुम्हाला याची जोडणी कशी करायची ते सांगेल नंतर आपण काही डेरीवेशन पाहू जेव्हा आपल्याला कळेल की हे एक फंक्शन आहे तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही ते तुम्ही स्वतः बनवू शकता आता मी तुम्हाला फक्त एवढेच सांगेल की हे लक्षात कस ठेवायचं तर सर्वप्रथम आपण आणि चिन्हे दाखवू त्याच्या आउटपुट पासून तुम्हाला एक पोटेन्शियल डिव्हायडर घ्यावे लागेल ज्यात 3 रेजिस्टन्स असतील 1 2 आणि 3 त्यांना एकमेका सोबत जोडा आणि इथपासून ते निगेटिव्ह फीडबॅक देतील याचा अर्थ हा व्होल्टेज निगेटिव्ह इनपुट जोडला जाईल त्याच प्रमाणे येथे सुद्धा तुम्ही निगेटिव्ह फीडबॅक द्या त्यामुळे येथे मी वजाबाकी चे चिन्ह घेतले आहे कारण मला त्याला अशाप्रकारे जोडावे लागेल ठीक आहे फीडबॅक निगेटिवच असला पाहिजे पॉझिटिव नको तरी आपण दोन इनपुट वापरलेले आहे आहेत आणि हे दोन इनपुट बाकी आहेत तर मी आपल्या संपूर्ण अॅम्प्लीफायरला दोन इनपुट लावणार आहे त्यांना आपण Vi1 आणि Vi2 म्हणूया तर हे आपले इनपुट असणार आहेत ठीक आहे आणि हे दोन ऑप एम्प पासून मिळणारे दोन आउटपुट असणार आहेत त्यांना Vo1 आणि Vo2 म्हणूया तर ही स्टेज एक आहे ज्याला दोन इनपुट आणि दोन आउटपुट आहेत ठीक आहे आणि हा एक डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे त्यामुळे दोन इनपुट मधला फरक अॅम्प्लीफाय केला जाईल आणि तो दोन आउटपुटच्या फरकाच्या स्वरुपात दिसायला लागेल तर हे एक दोन इनपुट आणि दोन आउटपुट असणारे अॅम्प्लीफायर असेल तरी या दोन आउटपुट मध्ये असणारा फरक ज्याला Vo1 Vo2 म्हणूया हा दोन आउटपुट मधला फरक एका ठराविक संख्याएवढा असेल ज्याला म्हणूया k1 गुणिले दोन इनपुट मधला फरक हे अशाप्रकारे काम करेल ही पहिली स्टेज आहे आणि दुसरी स्टेज हा एक सामान्य डिफरेन्स अॅम्प्लीफायर असणार आहे जो आपण आधी पाहिलेला आहे तर हा एक सर्वसाधारण डिफरन्स अॅम्प्लीफायर असेल ज्याच्या मध्ये एक ऑप एम्प वापरलेला आहे तर तो कसा दिसेल तो असा दिसेल इथे आपण निगेटिव फीडबॅक देऊ तऱ हा मायनस आउटपुटला जोडलेला असेल त्यानंतर आपल्याकडे दोन अजून रेजिस्टन्स असतील आणि हे दोन डिफरन्स अॅम्प्लीफायरचे इनपुट असतील आणि हा डिफरन्स अॅम्प्लीफायरचा आउटपुट आहे ठीक आहे तर ही एक दोन इनपुट एक आउटपुट असणारे साधारण डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे ठीक आहे आणि हे स्टेज एक आणि स्टेज दोन तुम्हाला जोडायचे आहेत तर हे आउटपुट त्या इनपुट ला जोडा बरोबर तर हे एक साधारण डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे आणि आपल्याला माहिती आहे साधारण डिफरन्स अॅम्प्लीफायर मध्ये हे दोन रेजिस्टन्स समान असतात त्यांना आपण R1 आणि R1 तसेच हे दोन रेजिस्टन्स समान असतात R2 आणि R2 या रेजिस्टन्सला मी R3 नाव देतो आणि हे सिमेट्रीक असायला पाहिजे याला तुम्ही R4 म्हणू शकता अशा प्रकारे हे एक इन्स्ट्रुमेंटेशन अॅम्प्लीफायर दिसायला लागेल आणि शेवटी त्याला दोन इनपुट आणि एक आऊटपुट असेल तऱ् हा संपूर्ण अॅम्प्लीफायर आहे ज्याच्या आत मध्ये दोन अॅम्प्लीफायर आहेत हा पहिला ज्याला दोन इनपुट आणि दोन आउटपुट आहेत आणि हा दुसरा ज्याला दोन इनपुट आणि एक आऊटपुट आहे आता आपण पाहू या दोन स्टेजेस कशा काम करतील ठीक आहे तर सर्वप्रथम स्टेज 1 आपण पटकन अॅनालिसिस करू आता हा पोटेन्शियल आहे Vi1 आणि व्हर्चुअल शॉर्टसर्किट मुळे हा पोटेन्शिअल सुद्धा Vi1 होईल ठीक आहे जर व्हर्च्युअल शॉर्टसर्किट काम करत असेल तर हा पोटेन्शियलज्याला VA म्हणू याला VB म्हणू तर V A Vi1 तर आपण असे समजू की सध्या व्हर्चुअल शॉर्टसर्किट काम करत आहे आणि त्याच प्रमाणे या ऑप एम्प साठी VB Vi2 आहे त्यामुळे हा Vi2 असेल आणि हा Vi1 असेल आता येथुन कुठलाही करंट प्रवाहित होऊ शकत नाही कुठलाही करंट प्रवाहित होऊ शकत नाही त्यामुळे करंट फक्त या शाखेमधून जाऊ शकतो इथे दाखविल्याप्रमाणे ठीक आहे जर करंट इथून प्रवाहित होत असेल तर तो अशाप्रकारे प्रवाहित होईल थांबेल आणि आणि थांबेल म्हणजे मला म्हणायचे आहे की येथून करंट तिकडे किंवा इकडे जाऊ शकणार नाही नाही त्यामुळे मुळे हा करंट प्रवाहीत होत राहील तर या करंट ला I म्हणूया हा करंट येथून सुरू होईल आणि तिथपर्यंत जाईल इथून या शाखेतून किंवा या शाखेतून काहीही प्रवाहित होणार नाही हे ऑप एम्प चे वैशिष्ट्य आहे ठीक आहे त्यामुळे हा करंट किती असेल आता I R3 R4R3R4 R2 R1R32R4R3 तर आपण येथे म्हणतोय की आउटपुट हे इनपुट मधील फरकावर अवलंबून आहे आउटपुट मधील फरक इनपुट मधील फरकावर अवलंबून आहे आणि हे डेरिवेशन सोपे आहे फक्त तुम्हाला इथपासून इथपर्यंत जाणारा करंट पाहायचा आहे त्यामुळे या दोन बिंदूमधील पोटेन्शियल डिफरेन्स इनपुट च्या फरक एवढाच आहे आणि हा आउटपुट चा फरक आहे ठीक आहे आता स्टेज 2 साठी हा फक्त एक डिफरेन्स अॅम्प्लीफायर आहे आणि आपण त्याचे डेरिवेशन पाहिले आहे त्यामुळे आपण ते परत करणार नाही ही तऱ हा फक्त एक डिफरेन्स अॅम्प्लीफायर आहे त्यामुळे आपण अंतिम आउटपुट व्होल्टेज Vo झिरो लिहू शकतो VoR2 R1 Vo R2 R1R32R4R3 आणि डिफरंट अॅम्प्लीफायर साठी आउटपुट इनपुट मधील फरकावर अवलंबून असायला हवा त्यामुळे आपण म्हणू शकतो डिफरन्स अॅम्प्लीफायर दोन वेगवेगळ्या घटकांमधील फरक घेतो आणि त्याला अॅम्प्लीफाय करतो त्यामुळे इथे पूर्वीप्रमाणेच घडत आहे आणि आणि इथे गेन मिळेल गेनR2 R1R32R4R3 तर हि डेरिवेशन खूप सोपे आहे आणि एकदा तुम्हाला डेरिवेशन माहित पडले तर तुम्ही हे सर्किट लक्षात ठेवू शकता कारण आपण दुसरा टप्पा हा फक्त एक डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे जो आपण पण बरेच वेळा अभ्यासलेला आहे आणि पहिली स्टेज ही अशी आहे याला दोन इनपुट आहेत आणि 2 आउटपुट आहे ज्याच्या मध्ये एक पोटेन्शिअल डिव्हायडर लावलेला आहे आणि मध्यबिंदू पासून निगेटिव्ह फीडबॅक जोडलेला आहे एकदा जर डेरिवेशन तुमच्या लक्षात आले तर तुम्ही हे सर्किट लक्षात ठेवू शकता तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो इथे आपण व्हर्च्युअलशॉर्टसर्किट आहे असं गृहीत धरलेल आहे पण ते खरंच काम करते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर आता जो प्रश्न विचारला आहे तो आहे की व्हर्च्युअलशॉर्टसर्किट खरंच काम करते की नाही तर त्यासाठी आधी आपण दुसरी स्टेज काढून टाकू कारण दुसरी स्टेज डिफरन्स अॅम्प्लीफायर आहे जी तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे माहिती आहे पहिली स्टेज नवीन आहे डेरिवेशन मध्ये स्पष्टीकरणाशिवाय आपण व्हर्च्युअल शॉर्टसर्किट तत्व गृहीत धरले होते ठीक आहे तर त्यामुळे समजण्यास सोपे जावे म्हणून मी हा भाग काढून टाकत आहे तर मी असे म्हणतो की हा ऑप एम्प मध्ये स्टॅटिक कॅरेक्टरीस्टिक्स पाहून तुम्ही सांगू शकता एक ऑप एम्प तीन वेगवेगळे मूल्य घेऊ शकतो त्यामुळे आता पण हे तपासून पाहू आणि बघू की जर व्होल्टेज वाढत असेल किंवा कमी होत असेल तर ऑप एम्प कसं काम करेल ठीक आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही ऑप एम्प साठी जर Vp Vn असेल तर आउटपुट Vsupply कडे वाढायला लागेल आणि जर Vp Vn असेल तर आउटपुट Vsupply कडे कमी व्हायला लागेल हा ऑप एम्प चा नियम आहे जर Vp Vn असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह कडे जाईल आणि जर Vp Vn असेल तर आउटपुट निगेटिव्ह सप्लाय कडे जायला लागेल तर आपण पाहू शकतो या या सर्किटमध्ये निगेटिव्ह फीडबॅक मुळे काय होत आहे मुख्यतः कुठल्याही क्षणी जर Vi VA ठीक आहे तर असं म्हणूया Vi VA तर काय होईल आउटपुट Vo1 वाढेल ठीक आहे तर आता असे गृहीत धरू की सर्किटमधल्या बाकी सगळ्या गोष्टी बदलणार नाहीत असे गृहीत धरू की हा व्होल्टेज बदलणार नाही त्यामुळे काय होईल जर हा वाढत असेल तर करंट I सुद्धा वाढेल VA Vo2 IR4R3 त्यामुळे आता I वाढत असेल आणि Vo2 स्थिर असेल तर VA सुद्धा वाढेल बरोबर आणि तो कुठपर्यंत वाढेल जोपर्यंत VA हे Vi1 पर्यंत पोहोचणार नाही VA आणि त्यामुळे Vo1 वाढत जाईल जोपर्यंत VAVi1 होणार नाही आणि त्यानंतर ऑप एम्प आउटपुट एक ठराविक मूल्य घेईल यामुळे हे हे दोन व्होल्टेज समान झाले होते ठीक आहे आणि जरी तुम्ही आउटपुट माफ करा इनपुट पुढे वाढवत वाढवत गेले तर आउटपुट वाढायला सुरुवात होईल त्यामुळे आउटपुट वाढत वाढत जाईल आणि त्यामुळे VA हेसुद्धा वाढत वाढत जाईल आणि आणि Vi1 एवढा होईल त्याचप्रमाणे जर तुम्ही हे कमी करायला सुरुवात केली थोडा स्वतःहून विचार करा जर तुम्ही कमी केलं तर हा पॉझिटिव्ह इनपुट कमी होईल आणि जर तो VA च्या खाली गेला तर Vo1 सुद्धा कमी होईल त्यामुळे हा करंट I कमी होत जाईल आणि जर करंट I कमी झाला तर हा पोटेन्शियल सुद्धा कमी होईल अशाप्रकारे जर तुम्ही Vi1 बदलला तर काय होईल ऑप एम्प त्याच आउटपुट बदलेल जोपर्यंत VAVi1 होणार नाही आणि हा ऑप एम्प सॅच्युरेशन मध्ये जाणार नाही ठीक आहे या निगेटिव फीडबॅक मुळे व्हर्चुअल शॉर्टसर्किट काम करते तसेच या ऑप एम्प मध्ये सुद्धा तुम्ही निरीक्षण केले तर लक्षात येईल जर Vi2 वाढत असेल आणि जर Vi2 वाढून VB म्हणजेच Vi2 VB असेल तर काय होईल तर बाकी सगळ्या गोष्टी स्थिर असतील असं गृहीत धरून Vo2 वाढेल तर Vo1 तेच राहील तर हे वाढेल आणि करंट कमी होईल ठीक आहे त्यानंतर I कमी होईल आणि जर I कमी झाला त्यानंतर हा पोटेन्शिअल वाढत जाईल कारण VB Vo1 I R4R3 आता I कमी होत आहे आपण असे गृहीत धरू हे स्थिर आहे आणि हे कमी होत आहे त्यामुळे हे वाढत जाईल आणि हे कमी होत आणि हे वाढत जाईल त्यामुळे नंतर VB आणि Vi2 पुन्हा एकदा समान होतील आणि ऑप एम्प स्थिर होईल त्यामुळे अशाप्रकारे पुन्हा एकदा या दोन बिंदूमध्ये व्हर्च्युअल शॉर्टसर्किट काम करेल पण इथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल चुकून हे प्लस आणि मायनस चिन्ह बदलायला नको जर चुकून तुम्ही या दोघांची आदलाबदली केली आली तर व्हर्चुअल शॉर्टसर्किट यापुढे काम करणार नाही आता व्हर्च्युअल शॉर्टसर्किट काम करणार नाही ते पाहूया जर VA पेक्षा Vi1 थोडासा वाढला तर काय होईल Vo1 जास्त निगेटिव्ह होईल आणि आपण निगेटिव्ह व्होल्टेज कडे जाऊ कारण हा मोठा आहे आणि Vo1 कमी कमी होईल आणि Vsupply कडे जाईल बरोबर त्यामुळे ही व्हॅल्यू कमी होईल आता समजन्यासाठी आपण असे गृहीत धरू की यासारखी मधील सगळ्या गोष्टी स्थिर आहेत आणि जर हे कमी होत असेल तर या करंट ला काय होईल त्यामुळे करंट I कमीकमी होत जाईल गृहीत धरू की बाकी सगळे जसे की Vo2 स्थिर असेल तर हा स्थिर आहे हा कमी कमी होत आहे त्यामुळे हा करंट कमी कमी होत जाईल जर हा करंट कमी होत असेल तर आपण VA बद्दल काय लिहू शकतो VA Vo2 I R3R 4 आता I कमी होत आहे आणि आपण गृहीत धरले आहे की हे बदलत नाहीये तर हा सुद्धा कमी कमी होत जाईल ठीक आहे तर VA कमी होत आहे आणि त्यामुळे Vi1 VA फरक वाढेल कारण VA पेक्षा Vi1 आधीच कमी आहे आणि VA कमी कमी होत आहे त्यामुळे हा फरक वाढत जाईल आणि जर हा फरक वाढत असेल तर Vo1 सुद्धा कमी कमी होत जाईल त्यामुळे Vo1 अजून कमी होत जाईल त्यामुळे अशाप्रकारे एक चक्र चालू होईल हा कमी होत आहे ज्यामुळे करंट I2 कमी होत जाईल ज्याच्यामुळे जर Vo कमी झाला तर VA2 कमी होईल आणि या दोघांमधील फरक वाढत जाईल तर Vo कमी होत जाईल आणि अशाप्रकारे ही साखळी तयार होईल आणि सगळ्यात शेवटी Vo1 एका कमीत कमी शक्य मूल्य पर्यंत पोहोचेल जे आहे Vsupply सॅच्युरेशन ठीक आहे त्यामुळे आउटपुट सॅच्युरेशन ला पोहोचेल आणि हा जो फरक तुम्हाला दिसत आहे जो आपण साखळीमध्ये पाहिला होता तो वाढतच राहील ठीक आहे त्यामुळे हा फरक साखळीमध्ये निरंतर वाढतच राहील त्यामुळे हा फरक शून्य होण्याची काहीही शक्यता नाही त्यामुळे इथे व्हर्चुअल शॉर्टसर्किट काम करणार नाही तसेच जर तुम्ही हे दोन टर्मिनल्स अदलाबदली केले जर तुम्ही ह्याला प्लस केलं आणि ह्याला मायनस केले तर या ऑप एम्प साठी व्हर्चुअल शॉर्टसर्किट काम करणार नाही आणि त्यानंतर तुम्ही डेरीवेशन किंवा ही समीकरणे लिहू शकत नाही त्यामुळे आता हे जास्त काळ अॅम्प्लीफायर म्हणून काम करू शकणार नाही जसं आपल्याला अपेक्षित होत त्यामुळे योग्य प्लस आणि मायनस चिन्ह महत्त्वाची आहेत नाहीतर तुमचे सर्किट काम करणार नाही तुमचे उत्तर चुकून जाईल ठीक आहे आणि एक शेवटची गोष्ट मला सांगायची आहे की जर जेव्हा तुम्ही इनपुट जोडत असता ते मी दुसऱ्या स्लाईडवर काढतो ठीक आहे समजा तुमच्याकडे एक बॅटरी आहे ज्याचा व्होल्टेज Vin आहे जर समजा हा व्होल्टेज तुम्हाला अॅम्प्लीफाय करायचं आहे तर तुम्ही आधी त्याला मोजाल ठीक आहे तर तुम्ही काय कराल तुम्ही त्याला अशाप्रकारे जोडू शकता ठीक आहे पण यासोबतच सगळे इनपुट साठी एक कॉमन समान ग्राउंड जोडायला विसरू नका तर हे ग्राउंड काय आहे हे ग्राऊंड म्हणजे हे ग्राउंड सारखे आहे किंवा प्रत्यक्षात तुमच्याकडे पावर सप्लाय आहेत तर मी हे सगळे पावर सप्लाय वेगवेगळ्या रंगाने दर्शवितो त्यामुळे या सगळ्यांना त्यांचेपावर सप्लाय असतील जसे की ±12V तर हा 12V आहे हा सुद्धा 12V आहे तर हा 12V ला जोडलेला आहे आणि हा मध्यबिंदू ग्राऊंडला जोडला जाऊ शकतो आणि हे रेफरन्स 0 V आहे ज्याला हा टर्मिनल जोडलेला आहे ठीक आहे तर त्याच प्रमाणे याला तुम्ही इथे जोडू शकता हा पावर सप्लाय याप्रमाणे पॉझिटिव्ह बाजूला जोडू शकता ठीक आहे सगळ्या निगेटिव्ह बाजू तुम्हाला इथे मायनस बाजूला जोडायचे आहेत हे याप्रकारे मायनस बाजूला जाईल ठीक आहे जरी आकृती व्यवस्थित नसली तरी मला वाटते हे तुम्हाला समजलं असेल हे ग्राउंड आहे आणि हा कॉमन पॉईंट आहे याला तसंच सोडून देऊ नका त्याला हवेत ठेवू नका अशाप्रकारे इन्स्ट्रुमेंटेशन अॅम्प्लीफायर कसं वापरायला पाहिजे ते आपण पाहिलं